आता पुढे d मध्ये कंडक्टरवर असणारा संपूर्ण लोड 𝐾𝑔𝑚 शोधायला सांगितला आहे

हे इक्वेशन 83 वापरून 𝐹0 81𝐾𝑔𝑚 असे आहे त्यामुळेहे सहज कॅल्क्युलेट करू शकतो त्यानंतर e मध्ये सॅग आणि f मध्ये वर्टीकल सॅग शोधायचा आहे आता येथे सेफ्टी फॅक्टर हा शब्द वापरला आहे तर सेफ्टी फॅक्टर पुढीलप्रमाणे दिला जातो 𝑇 आता मजबूतपणा 12900 𝐾𝑔 आणि सेफ्टी फॅक्टर 2 दिला आहे तर इक्वेशन 84 वरून आपल्याला माहित आहे की असतो तर We 3 078 𝐾𝑔𝑚 हे आपण शोधले आहे 𝐿150 𝑚 आणि 𝑇 6450 𝐾𝑔 हे सुद्धा आपण शोधले आहे या सर्व किमती इक्वेशन मध्ये भरल्यास तर वर्टीकल सॅग म्हणजे 𝑑cos𝜃 असतो हे आपण पाहिले आहे याबाबतीत 𝐹 या दिशेने आहे रिजल्टटंट 3 078 𝐾𝑔𝑚 इतका आहे आणि हा कोन 𝜃 आहे तर वर्टीकल सॅग 𝑑cos𝜃 असेल तर आकृती 12 वरून त्यामुळे वर्टीकल सॅग इतका असेल तर या पद्धतीने आपण पहिले उदाहरण छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये सोडविले आता पुढे लाईनचे स्थान कुठे आहे ते पाहायचे आहे आता आपण पुन्हा एकदा उदाहरण 1 कडे जाणार आहोत ट्रान्समिशन लाईन टाकताना खूप सार्या गोष्टींची संपूर्ण माहिती घ्यावी लागते आणि योग्य असा मार्ग शोधण्यासाठी खालील मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहे ट्रान्समिशन लाईन डिझाईन करताना बऱ्याच गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात पहिली म्हणजे किंमत दुसरे म्हणजे सुलभतेची किंमत आणि तिसरे म्हणजे देखभालीचा खर्च तर या सर्व गोष्टी आहेत तर या सर्व गोष्टींची आपण थोडी माहिती घेणार आहोत पण त्याचा खोलवर अभ्यास या कोर्समध्ये करणार नाही कारण त्यासाठी खूप वेळ लागेल अंडरग्रॅजुएट लेवलसाठी या सर्व गोष्टी आहेत आता पुढे आहे सॅग टेम्प्लेट अचूक डिझाईन आणि आर्थिक दृष्ट्या योग्य असण्यासाठी स्ट्रक्चरचे स्थान अतिशय महत्वाचे आहे आणि ते सॅग टेम्प्लेट वापरून दिले जाते ट्रान्समिशन लाईनच्या डिझाईनसाठी आणि स्थान व उंची ठरविण्यासाठी सॅग टेम्प्लेट हे अतिशय उत्तम साधन आहे सॅग टेम्प्लेट वापरून खालील गोष्टी मिळू शकतात आर्थिक आराखडा डिझाईन आणि आराखड्यामध्ये कमीत कमी चुका स्ट्रक्चरचे योग्य ग्रेडिंग जास्त इन्सुलेटर स्विंगचा प्रतिबंध सॅग टेम्प्लेटवर या सर्व गोष्टी असतात तर साधारणपणे दोन प्रकारचे टॉवर्स वापरले जातात पहिला म्हणजे स्टॅंडर्ड किंवा सरळ दुसरा म्हणजे कोन किंवा अँकर किंवा टेन्शन टॉवर तर सरळ टॉवर्स सामान्य स्थितीमध्ये वापरले जातात आणि अँगल टॉवर जास्त लोड असल्यास वापरले जातात कारण कोन टॉवर्स टर्मिनल आणि इतर बिंदूंमध्ये वापरले जातात जेथे समर्थनावर मोठा असंतुलित पुल फेकला जाऊ शकतो तर सामान्य किंवा अवरेज टॉवर्ससाठी सॅग आणि कर्व्ह केटेनरी किंवा पॅराबोलाचे स्वरूप लाइन कंडक्टरआपल्या लोडिंग अटींच्या आधारावर व्यापला जाईल ज्याचे मूल्यांकन आणि टेम्पलेटवर प्लॉट केले गेले आहे परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगते या सर्व गोष्टींचे सॅग टेम्प्लेट दिले गेले आहेत कदाचित ते आपल्या डिझाइनमध्ये नसतील परंतु आपल्याकडे काही प्रकारच्या कल्पना आहेत तर कंडक्टरच्या आकारा सोबत समांतर कर्व काढून टेम्प्लेट लागणारा मिनिमम ग्राउंड क्लिअरन्स सुद्धा दाखवते ते तुम्हाला मी नंतर दाखविण स्टॅंडर्ड टॉवर आणि समान उंची असलेले टॉवर यांची फुटिंग लाईन टेम्प्लेटवर काढता येते टॉवरफुटिंग लाईनचा उपयोग टॉवरचे स्थान ठरवण्यासाठी आणि मिनिमम ग्राउंड क्लिअरन्स राखण्यासाठी होतो याव्यतिरिक्त अजून बऱ्याच गोष्टी वापरून टॉवरचे स्थान ठरवू शकतो तर ग्राउंड क्लिअरन्स हा वोल्टेज लेवलवर अवलंबून असतो पुढे दिलेल्या टेबलमध्ये वेगवेगळ्या वोल्टेज लेव्हलसाठी स्पॅन लेन्थ आणि ग्राउंड क्लिअरन्सदिला आहे उदाहरणार्थ असे समजा की हा टॉवर आहे आणि हा ग्राउंड क्लिअरन्स आहे आणि हा लाईन कंडक्टर आहे आता टॉवरचे स्थान ठरवण्यासाठी सॅग टेम्प्लेटची गरज पडेल त्या मध्ये आपल्याला लागणारे डिझाईन असेलच असे नाही पण त्यामुळे आपल्याला थोडी कल्पना येते म्हणूनच मी येथे टॉवरची फुटिंग लाईन काढली आहे याची तुम्हाला मदत होईल आणि हा लाईन कंडक्टर असे गृहीत धरून काढला आहे की टॉवर एका उंचीवर असेल किंवा नसेल वोल्टेज लेवल स्पॅन लेन्थ मिनिमम ग्राउंड क्लिअरन्स 0 8 तर याला सॅग टेम्प्लेट असे म्हणतात ग्राउंड क्लिअरन्स आणि फुटिंग लाईन यासारख्या काही गोष्टी तुम्हाला यामधून मिळतात आता कंडक्टरच्या व्हायब्रेशन बद्दल उदाहरण 3 पाहुयात असे समजा की गॅल्वनाइज्ड स्टील टॉवर्सची लांबी 22 𝑐𝑚 आहे आणि क्रॉस सेक्शनल एरिया 13 𝑐𝑚2 अक्षीय तन्यता भार 125 𝑘𝑁 आहेलांबीमधील बदल 0 2 𝑚𝑚 इतका आहे पुढील गोष्टी मोजा ताण स्ट्रेन इलास्टिसिटी मॉड्यूलस पर्सेंट एलोंगेशन जर अल्टिमेट टेनसाईल स्ट्रेस 110000 𝑁𝑚𝑚2 असेल तर सेफ्टी फॅक्टर शोधा तर आपल्याला 5 गोष्टी शोधायच्या आहेत असे आहे येथे अक्षीय तन्यता भार 125 𝑘𝑁 दिलेला आहे तर इतका मिळेल आता स्ट्रेन इतका मिळेल आता इलास्टिसिटी मॉड्यूलस शोधायची आहे पर्सेंट एलोंगेशन इतका आहे सेफ्टी फॅक्टर इतका आहे आता पुढे आपण काही उदाहरणे पाहणार आहोत त्यामुळे आत्तापर्यंत पाहिलेले सिद्धांत व्यवस्थित समजतील एक ट्रान्समिशन लाईन नदीवरून जास्त असून 40 𝑚 आणि 80 𝑚 उंचीच्या दोन टॉवर्समध्ये बांधली आहे दुसऱ्या टॉवरचा स्पॅन 250 𝑚 आहे कंडक्टरचे वजन 1 16 𝐾𝑔𝑚 इतके आहे आणि टेन्शन 1800 𝐾𝑔 आहे 2 कंडक्टरमधील ग्राउंड क्लिअरन्स आणि दोन टॉवरमधील पाण्याची पातळी शोधा तर 𝐴 आणि 𝐵 हे दोन पॉईंट आहे आणि तुटक रेषा काल्पनिक कर्व दाखवत असून हा पॉईंट 𝑂 आहे तर हा मध्यबिंदू असून दोन टॉवरमधील अंतर 250 𝑚 दिले आहे हे आडवे अंतर 𝐿 250 𝑚 असे समजू आणि हि नदी आणि ही पाण्याची पातळी आणि हे अंतर 𝐵𝐵′ 80 𝑚 आहे असे समजू ही जी तुटक रेषा आहे तिला 𝑥1 म्हणूयात आणि 𝐴 पासून 𝐵 पर्यंतचे अंतर 250 𝑚 आहे इक्वेशन 65 वरून 𝐿250 𝑚 𝑇1800 𝐾𝑔 ℎ80−4040 𝑚 आणि 𝑊1 16 𝐾𝑔𝑚 असे दिलेले आहे म्हणजेच इतके असेल म्हणूनच हे वजा चिन्ह मिळवल्यानंतरच मी हा आलेख काढला आहे तो डेटा पाहून आपण आलेख प्लॉट करू शकत नाही कारण 𝑥1 निगेटिव्ह आहे तर जर ही काल्पनिक रेखा असेल तर आणि हा पॉईंट 𝑂 आहे म्हणजे अस्तित्वात नसतानाही ती दुसर्या बाजूने येत आहे खरंतर हे दोन टॉवर्सचे एकूण आहे त्यामुळे हे अस्तित्त्वात नाही जर 𝑥1 0 असे असेल म्हणजे निगेटिव्ह तर दोन्ही टॉवर्स हे जास्तीत जास्त सॅग बिंदूच्याच बाजूला असतील तर पॅराबोलिक कॉन्फिगरेशन लक्षात घेता आकृती 14 दर्शवते तर दोन्ही बिंदू जास्तीत जास्त सॅग असलेल्या एकाच बाजूला आहेत

तर 𝑃 पासून 𝑂𝑃′ पर्यंतचे अंतर इतके आहे 𝐵′ पासून 𝑂 पर्यंतचे अंतर 𝑂𝐵′𝐿−𝑥1250−−123 27 𝑚 इतके आहे म्हणूनच मध्यबिंदू 𝑃 ची 𝑂 पासून वरील उंची 𝑃𝑃′ असेल हा 𝐴 आणि 𝐵 मधील मध्यबिंदू आहे हे इक्वेशन 58 असेल पण हा 𝑑1 आहे आणि त्याच प्रमाणे पॉईंट 𝐵 ची उंची ही आहे 𝑑2−𝑑1ℎ असे आहे 𝑃 मध्यबिंदू असून 𝑑2−𝑑144 8625 04 𝑚 इतका असेल तर तो पॉईंट 𝐵 खाली 25 0 𝑚 इतका आहे 9 𝑚 इतका मिळाला 𝑑2 आणि 𝑑1 दोन्हीच्या किमती मिळाल्या पॉईंट 𝐵 खाली याचा अर्थ म्हणजे हे अंतर 𝑑2−𝑑1 इतके असेल तर 𝐴 च्या आधारे मध्यबिंदू 𝑃 ची उंची 19 914 96 𝑚 इतकी असेल हे इक्वेशन 65 म्हणजे 𝑥1 आहे हे 248 आहे हे 372 आहे हे 𝑑1 आहे आणि हे आपले 19 86 आहे हे 25 0 आणि मध्यबिंदूची उंची आहे 9 आहे म्हणजे मी हे असे म्हणतो हे या बिंदूच्या संदर्भात आहे याचा अर्थ असा की जर तुम्ही माझी उंची मोजली तर ते प्रत्यक्षात येत 4 9 𝑚 आहे तर 2 कंडक्टरमधील ग्राउंड क्लिअरन्स आणि दोन टॉवरमधील पाण्याची पातळी 𝑠4014 किंवा 𝑠80−25 96 𝑚 इतकी असेल तर प्रत्यक्षात असे आहे की या प्रकारचे उदाहरण आले तर एखादी व्यक्ती कसे सोडवू शकते हे आपण पाहिले परंतु या तुटक रेषा नकारात्मक रेखा प्रथम आपल्याला या सर्व गोष्टींची गणना करणे आवश्यक आहे आणि ही वास्तविकता येथून येथपर्यंत आहे ही उंची प्रत्यक्षात 40m आहे आणि ही देखील 40m आहे आता पुढे आपण उदाहरण 5 पाहुयात येथे सुद्धा 𝑥1 निगेटिव्ह असेल एक ट्रान्समिशन लाईन नदीवरून जास्त असून पाण्याच्या पातळी पासून वर 30𝑚 आणि 70𝑚 उंचीच्या दोन टॉवर्समध्ये बांधली आहे दोन टॉवर्समधील अंतर 250 𝑚 आहे कंडक्टरचे वजन 0 8 𝐾𝑔𝑚 इतके आहे 2 कंडक्टरमधील ग्राउंड क्लिअरन्स आणि दोन टॉवरमधील पाण्याची पातळी 45 𝑚 इतकी असेल तर कंडक्टरमधील टेंशन किती असेल हे शोधा

8 𝐾𝑔𝑚 या गोष्टी दिल्या या आहेत दोन टॉवरच्या उंची 30 𝑚 आणि 70 𝑚 इतक्या दिल्या आहेत यावरून आपण h हा फरक काढू शकतो तर ℎ 70 − 30 40 𝑚 इतका असेल जेव्हा 𝑥1 0 असेल तेव्हा दोन्ही टॉवर उच्चतम सॅग असलेल्या एकाच बाजूला आहेत असे दिले आहे येथे आपल्याला असे गृहीत धरायचे आहे की 𝑥1 निगेटिव्ह आहे कारण दोन्ही टॉवर एकाच बाजूला आहेत म्हणून इक्वेशन 61 वरून म्हणून म्हणून हे इक्वेशन 1 असेल आता पॉईंट A आणि B साठी ℎ40 𝑚 म्हणून आपण असे लिहू शकतो हे इक्वेशन 2 असेल आता पॉईंट A आणि 𝑃 साठी ℎ45−3015 𝑚 असेल कारण 𝐴𝑃 हे अंतर A आणि B मध्ये आहे त्याचप्रमाणे हे इक्वेशन 3 असेल जर तुम्ही इक्वेशन 2 आणि 3 सोडवले तर 𝑇1250 𝐾𝑔 इतका मिळेल आणि त्याच वेळी 𝑥1−125 𝑚 असे मिळेल म्हणून हे निगेटिव बाजूस आहे आपण नंतर काही अजून उदाहरणे पाहुयात सर्वांचे खूप खूप धन्यवाद